आम्ही DC मोटरसाठी स्टार्टरकडे पाहिले होते आम्ही नुकतीच या चर्चेला शेवटच्या वर्गात सुरुवात केली होती आम्ही असे म्हटले होते की जेव्हा आम्ही DC मोटरवर पूर्ण व्होल्टेज वापरत असतो तेव्हा आपण साप्ताहिक एक्सायटेड DC मोटर्स किंवा सिरीज मोटर किंवा शंट मोटर असलो तरी पूर्ण व्होल्टेज वापरत असतो जेव्हा वेग 0 आहे मी मूलत 0 च्या बरोबर बॅक EMF आणणार आहे तर जर हे लागू केले जात असेल आणि जर तुम्ही असे म्हटले असेल हे Ia असेल तर मी सुरुवातीच्या काळात खरोखर EMF हे 0 असेन तर मी सुरूवातीस करंट काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही असे म्हटले आहे की मूलतः ते होणार आहे परंतु Eb 0 तर ज्यामुळे आपण मिळवणार आहोत आणि ते खूप मोठे होणार आहे आणि आम्ही हेच दर्शविले आहे की जर आपण मागील वर्गामधील आठवाल तर खरोखरच स्पीड टॉर्क वैशिष्ट्य आठवले असेल जे आम्ही असे काढले होते जर आपण सामान्यपणे स्पीड टॉर्क वैशिष्ट्य रेखाटले तर मी हे असे काढणार आहे मी ते काढणाऱ्या करंट किंवा टॉर्कच्या प्रमाणात वाढणाऱ्या वेगाच्या अक्षांना छेदन करेपर्यंत तो वाढविते तर मी याला पुढे जास्तीत जास्त वाढवून हे पुढे बोर्डच्या पुढे छेदायला लागणार आहे आणि मग आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक खूप जास्त टॉर्क विकसित होणार आहे जो 0 वेगाच्या बरोबरीने जाईल तो टॉर्क येथे कुठेतरी असेल तर जर मी कोणताही एक्सटेर्नल रेसिस्टन्स समाविष्ट केला नाही तर टॉर्क खूप उच्च होईल म्हणूनच आम्हाला काही रेसिस्टन्स समाविष्ट करायच्या आहेत ज्यामुळे करंटचे प्रमाण कमी होईल तर या विशिष्ट वैशिष्ट्यांमधून मी यापैकी एक वैशिष्ट्य दर्शवू शकते जी रेसिस्टन्सच्या मोठ्या मूल्यांसह आहे नंतर जेव्हा मी रेसिस्टन्स बदलत गेलो पुढे आणि पुढे असे तेव्हा मला मूलत हि वैशिष्ट्ये काहीशी अशी असतील तर मी म्हणू शकतो की हे R एक्सटेर्नल कमी होत आहे जर मी येथे एक Rext समाविष्ट करणार आहे तर जर आपण मोठ्या Rext व्हॅल्यूसह प्रारंभ केला तर टॉर्क हे असणार आहे आणि हळू हळू स्पीड वाढेल किंवा बॅक EMF तयार होईल कारण स्पीड खरोखरच वाढत आहे तर मी बॅक EMF घेणार आहे बहुधा ते या व्हॅल्यूवर येत असल्यास जर मी रेसिस्टन्स बदलण्याचे ठरवल्यास हे सांगूया की हे R1 आहे मी ते R2 वर स्विच करू इच्छित आहे तर या टप्प्यावर मी पाहणार आहे की अचानक वैशिष्ट्ये हे बिंदू P ने प्रारंभ झाले असे समजू हा बिंदू Q होता बिंदू Q पासून हे बिंदू R हलवित आहे नंतर मी रेसिस्टन्स बदलतो तर आपण ऑपरेटिंग पॉईंट Q वरुन R पर्यंत सरकणार आहोत परत हे असे मानून या विशिष्ट वैशिष्ट्यास मागे टाकले जाईल की लोड टॉर्क आपण पूर्वी विकसित केले त्यापेक्षा जास्त नाही तर हे प्रत्यक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क विकसित केले गेले आहे विकसित इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क लोड टॉर्कपेक्षा जास्त असल्याचे दिसते तरीपण तेथे अजूनही ऑकसिलरेशन असेल तर ते वेगवान होणार आहे आणि कदाचित ते येथे काही टप्प्यावर पोहोचेल यावर अवलंबून आहे की मी कोणत्या टप्प्यावर रेसिस्टन्स च्या मूळ मूल्यापासून रेसिस्टन्स च्या नवीन मूल्याकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा मी रेसिस्टन्स बंद केला आहे तर येथून समजा R वरुन तो S वर पोहचला वरुन S खरं तर मी रेसिस्टन्स सोडला तर तो बिंदू T वर जाईल आणि T वरुन पुन्हा पुढे माझ्याकडे असलेल्या वेगवान दिशेने जायला सुरवात करेल जेव्हा पुन्हा माझ्याकडे लोड टॉर्क लहान असेल आणि कदाचित या टप्प्यावर जिथे ते U पर्यंत पोहोचले आहे U पासून पुन्हा या नियमित वैशिष्ट्यांकडे परत जाणे आवश्यक आहे एक्सटेर्नल रेसिस्टन्स न करता R ते F पर्यंत मी मूलत वेग वाढवण्याच्या कारणास्तव जात असेन मोटार जाईल कारण अशा परिस्थितीत Te सर्व संभाव्यतेत जर ते TL पेक्षा जास्त असेल तरच आकसलरेशन होईल परंतु ते TLपेक्षा जास्त होणार नाही तर मी U पासून मूळतः पुन्हा V बिंदूकडे जाईल आणि हे वैशिष्ट्य देखील पुढे विरुद्ध जाईल आणि जर मी असे म्हटले की हे माझे लोड टॉर्क आहे तर कदाचित शेवटी या टप्प्यावर ऑपरेटिंग पॉईंट म्हणून स्थिर होईल रेसिस्टेन्सच्या भिन्न मूल्यांसह सर्व आकसलरेशन पूर्ण झाल्यानंतर W अंतिम ऑपरेटिंग पॉईंट असेल तर या प्रक्रियेत आम्ही आमचा प्रारंभिक करंट जितका असू शकतो त्यापेक्षा अधिक कधीही ओलांडला नाही प्रारंभिक करंट या विशिष्ट मूल्याशी संबंधित आहे कारण असे मानणे की फ्लक्स स्थिर असतो हे किती टॉर्क विकसित झाल्याचे दर्शवितो परंतु सुरुवातीच्या परिस्थितीत वाहणाऱ्या आर्मेचर करंटचा हा संकेत देखील आहे जर मी म्हणालो तर ही Ia start जे Tstartt च्या प्रमाणात आहे जे असणार आहे तिथे आहे मी आर्मेचर सर्किटमध्ये जे काही समाविष्ट केले आहे तर मी त्याऐवजी एक स्टार्टर डिझाइन करू शकतो की बहुधा माझ्याकडे टॉर्कची कमीतकमी आणि जास्तीत जास्त मूल्ये कदाचित पूर्वनिर्धारित असतील मी निश्चितपणे DC मोटरवर कोणत्या प्रकारचे लोड येत आहे हे मला माहित आहे तर मला हे निश्चित करावे लागेल की जास्तीत जास्त टॉर्क जे कदाचित तयार केला जाऊ शकतो दोन किंवा तीन पट लोड टॉर्क जे काही आहे ते जेणेकरून पुरेसे आकसलरेशन येईल तर मला काय करावे लागेल कदाचित दोन मर्यादा निश्चित केल्या पाहिजेत एक असेल एक असेल हे दोघे माझ्या हातात आहेत मी लोड स्थितीच्या आधारे निर्णय घेऊ शकतो त्यामुळे लोडची स्थिती हूनही कमी असेल जेव्हा मी ला असतो तेव्हा देखील स्पीड वाढवण्याचे आश्वासन दिले जाते मुळात आपण असे म्हणू या की माझ्याकडे अशी काही वैशिष्ट्ये होती मला जास्त ला ओलांडायचे नाही तर तर मला एखादा रेसिस्टन्स अश्या प्रकारे समाविष्ट करण्याचीआवश्यकता आहे कि हा इण्टरसेकशन पॉईंट असेल मोटारड्राईव्ह सुरू होण्याच्या सुरूवातीस तर मला हे येथे असणार आहे मी निश्चितपणे गणना करू शकतो तर माझे DC मोटर किती करंट हाताळू शकतो यावर अवलंबून कम्युटेटर किती करंट भाग हाताळू शकते यावर अवलंबून मी कदाचित हे Ia max ठरवेल आणि त्यानुसार मी कोणता रेसिस्टन्स समाविष्ट करायचा ते ठरवीन हा समाविष्ट करण्यासाठी रेसिस्टन्स काय आहे ते मला देईल तर हा एक्सटेर्नल रेसिस्टन्स समाविष्ट करायचा आहे म्हणून मी माझ्या स्टार्टर सर्किटमध्ये किती एक्सटेर्नल रेसिस्टन्स समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे हे ठरवू शकतो तर आपल्याकडे हे व्हॅल्यू आहे तर मी हे कदाचित चार किंवा पाच स्टेप्स मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ शकतो एका स्टेप मध्ये न घेता मी हे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू आपण म्हणूया कि की हे R11 R12 R13 R14 आहे तर माझ्याकडे असणार आहे हेच मी समाविष्ट करणार आहे आणि या प्रत्येकाच्या दरम्यान माझ्याकडे स्विच असू शकेल जे शक्य तितक्या लवकर मी मूल्य गाठू लागल्यावर बंद होईल कारण मला मूल्याच्या खाली जाऊ इच्छित नाही तर मी या प्रत्येका दरम्यान लगेच स्विच असणार आहे आणि मी हे माझे म्हणून समाविष्ट करीत आहे आता मशीनला गती येताच आणि हे ज्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित आहे अशा ठिकाणी येईल मी स्विच चालू करीन म्हणूनच एक रेसिस्टन्स तोडला जाईल जर रेसिस्टन्सपैकी एखादा रेसिस्टन्स कापला गेला तर उपलब्ध असेल ती केवळ R12 R13 R14 म्हणजेच वैशिष्ट्य कदाचित यासारखे काहीतरी बदलू शकेल तर हे सर्व रेसिस्टन्ससमवेत आहे जेव्हा हे एकटेच राहणार आहे आणि आता काय होणार आहे कदाचित येथूनच मी या ऑपरेटिंग पॉईंटवर स्थलांतरित झालो आहे आणि मग ते या बाजूने पुढे जाईल आणि आता पुन्हा पोहोचले आहे या पॉइंटवर मी पुन्हा रेसिस्टन्स बदलू इच्छितो की कदाचित मी हा रेसिस्टन्स बंद करीन तर यास अनुरूप होईल ही गुलाबी ओळ जेव्हा मी हा रेसिस्टन्स बंद करते तेव्हा अनुरुप होते जेव्हा रेसिस्टन्सपैकी एखादा भाग कापला जातो तेव्हा आपण मोटर ड्राइव्हद्वारेच व्हिज्युअल केलेल्या संपूर्ण आर्मेचर रेसिस्टन्स कमी करत आहात तर तुम्ही ड्रॉप निश्चितच कमी कराल पूर्वी ड्रॉप खूपच जास्त होता आता ड्रॉप खाली येईल कारण ड्रॉप स्वतःच खाली येत आहे विद्यार्थीः आम्ही रेसिस्टन्स मूल्याच्या विविध स्टेप्स ची निवड कशी करू शकतो प्राध्यापक मी ज्या पद्धतीने R11 R12 R13 निवडत असलेली एक गोष्ट आहे आणि त्यायोगे मी हे सुनिश्चित केले पाहिजे की हे Tmax पेक्षा पुढे नाही किंवा त्यापेक्षा जास्त नाही म्हणूनच मी संपूर्णपणे निवडले आहे की संपूर्ण स्टार्टर डिझाइन मुळात फिरत आहे हे निश्चित करण्यासाठी की मी नेहमीच माझे दोन टॉर्क पॉईंट जास्तीत जास्त आणि किमान निर्दिष्ट मर्यादेत ठेवतो जेव्हा मी कट ऑफ करतो जेव्हा मी कट ऑफ करतो तेव्हा ते येथून तेथे जात आहे येथे या विशिष्ट प्रकरणात हे च्या आत चांगले आहे परंतु अन्य बाबतीत ते अगदी च्या जवळ जात आहे पुढच्या बाबतीत पुन्हा माझ्याजवळ आणखी एक असू शकेल जो पुन्हा जवळ येईल परंतु मला हे निश्चित करावे लागेल की प्रत्येक रेसिस्टन्स अशा प्रकारे योजला गेला आहे की प्रत्येक स्टेप त्यांना समान नसावा कोणीही म्हटले नाही R11 R12 किंवा R13 हे सर्व समान असावे मुळीच नाही म्हणून मी रेसिस्टन्स ची प्रत्येक स्टेप अशा प्रकारे डिझाइन करेन की मी सुरक्षित मर्यादेच्या आत टॉर्कचे कमाल मूल्य आणि त्याचप्रमाणे टॉर्कचे किमान मूल्य मिळवित आहे जे मोटारीला स्पीड देण्यासाठी पुरेसे चांगले आहे अन्यथा मला कोणताही अक्सिलेरेशन दिसणार नाही विद्यार्थी आम्ही कसे ठरवू प्राध्यापक आहे यासाठी कमीतकमी काही प्रमाणात अक्सिलेरेशन द्यावा लागेल तर याचा अर्थ असा होतो की त्यापेक्षा मोठे असणे आवश्यक आहे जर ते पेक्षा मोठे नसेल तर मला हे मिळणार नाही हेच आपण लिहिलेले मेकॅनिकल समीकरण आहे आम्ही लिहिलेले देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्कशी संबंधित आहे तर जोपर्यंत माझ्याकडे ते पेक्षा जास्त असणार नाही तोपर्यंत माझ्याकडे काहीही होणार नाहीत तर तो अक्सिलेरेशन करण्यास सक्षम होणार नाही अगदी पासून पर्यंत काही अक्सिलेरेशन दाखवले तेवढेच फक्त कारण लोड टॉर्कच्या तुलनेत माझ्याकडे अजूनही जास्त प्रमाणात टॉर्क आहे हे लोडवर अवलंबून आहे पूर्णपणे किंवा मी लोड टॉर्क किती आहे हे माहित असल्यास मी सांगू शकते आणि रेसिस्टन्स करण्याच्या किती स्टेप्स मी समावेश करू इच्छितो हेदेखील मी त्या आधारे डिझाइन करू शकेन मी हे दोन्ही प्रकारे करू शकतो विद्यार्थीः एका विशिष्ट मोटारसाठी हे कसे ठरविले जाते प्राध्यापक माझ्या मोटारला करंटच्या किती मूल्यापर्यंत टिकता येईल यावर अवलंबून मी चे निर्णय घेते तर उत्पादक डेटा मला सरासरी करंट किंवा स्थिर करंट 10 अँपिअर असू शकतो हे सांगेल परंतु थोड्या काळासाठी आपण कदाचित 20 अँपिअर पास करू शकता त्या थोड्या काळात ते निर्णय घेतील तेव्हा ते आपल्याला कदाचित 20 मिलिसेकंद 40 मिली सेकंद 1 सेकंद जे काही सांगतील ते सांगतील तर मला माझ्या लोडची इनर्शिया देखील माहित असणे आवश्यक आहे तरच मी सांगू शकतो की बॅक EMF तयार होण्यास किती वेळ लागेल तर या व्यतिरिक्त मी व्हेरिएबल DC व्होल्टेज वापरुन सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतो तर जर माझ्याकडे व्हेरिएक असेल आणि जर माझ्याकडे डायोड रेक्टिफायर असेल तर मी आर्माचर सर्किटवर हळूहळू अप्लाय करीत असलेल्या व्होल्टेजमध्ये बदल करण्यास सक्षम असावे आणि जेव्हा स्पीड आपोआप वाढेल तेव्हा करंट घटेल मग मी आर्मेचर वोल्टेज वाढवू शकतो स्वतः मी हे करू शकतो की जर ही वेगळीच एक्सायटेड DC मोटर ड्राइव्ह असेल किंवा जर ती शंट मोटर ड्राईव्ह असेल जर मी स्वतंत्रपणे एक्सायटेड DC मोटर ड्राईव्ह म्हणून काम करत असेल तर फील्ड साठी स्वतंत्र पुरवठा केवळ त्या स्थितीतच हे शक्य आहे हे आम्ही आमच्या प्रयोगशाळेत सामान्यपणे वापरतो आपण काय करण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे व्हेरिएक प्रदान करणे तर आपण असे म्हणूया की हा सिंगल फेज सप्लाय आहे ज्यामधून मी तो व्हेरिएक्समधून पाठवत आहे म्हणून ही सिंगल फेज 230 व्होल्ट AC पुरवठा आहे जो प्रत्यक्षात रेक्टिफायर कडे जातो म्हणून मी येथे मुद्दाम रेक्टिफायर स्पष्टपणे दर्शवित नाही येथे सर्किट हे एक डायोड रेक्टिफायर आहे साधे डायोड ब्रिज रेक्टिफायर असू शकते तर रेक्टिफायर आउटपुट प्रत्यक्षात DC मोटर ड्राइव्ह कडे जात आहे तर हे माझे DC मोटर ड्राइव्ह आणि अर्थातच फील्ड स्वतंत्रपणे DC पुरवठ्यास दिले जाईल तर मी येथे थेट 220 व्होल्ट DC अप्लाय करू शकतो तर या स्थितीत मी अगदी अगदी कमी प्रमाणात व्होल्टेजने प्रारंभ करू शकतो तर आपण असे म्हणूया की मी काढण्याचा प्रयत्न करीत असलेली ही माझी वैशिष्ट्ये आहेत तर आपण असे म्हणूया की मी लागू करणारे हे व्होल्टेज आहे आणि हे DC मोटरद्वारे सहन करू शकणारे जास्तीत जास्त करंट आहे कारण टॉर्क आणि करंट अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संबंधित आहेत प्रमाणितपणे एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून मी म्हणू शकतो की हे Te आहे आणि हे माझे Te प्रारंभ होईल आणि हे प्रारंभ च्या अनुरुप आहे जे मी प्रारंभ म्हणून देतो आता वेग वाढल्यावर मी व्होल्टेज वाढवणार आहे म्हणूनच तेथे वाहणाऱ्या करंट मुळे टॉर्क असणार आहे टॉर्क मोटार ड्राईव्हला अक्सिलेरेशन देणार आहे आणि एकदा मोटार ड्राईव्हने अक्सिलेरेशन कदाचित एका विशिष्ठ वेगावर वाढविला की मला खरोखर वोल्टेज दुसऱ्या व्हॅल्यूपर्यंत वाढवणे आवडेल म्हणून मी आर्मेचरच्या वेगवेगळ्या व्होल्टेजसह आणखी एक व्होल्टेज वैशिष्ट्य दर्शविले आहे तर येथून ते या टप्प्यावर जाईल तर पहिला बिंदू P होता हा Q पासून Q आहे तो R वर सरकत आहे पुन्हा हे अशा प्रकारे अक्सिलेरेशन घेईल पुन्हा एकदा काही बिंदू S वर पोहोचल्यावर कदाचित मी दुसऱ्या व्होल्टेजवर स्विच करणार आहे म्हणून येथून ते दुसऱ्या बिंदूवर जाईल जे कदाचित T आहे तर येथून पुन्हा अक्सिलेरेशन घेत आहे असेच पुढे आणि असेच पुढे म्हणूनच पूर्ण 230 व्होल्ट लागू होईपर्यंत मी हे असेच करीत आहे जर रेक्टिफायर मला DC मोटरचे रेटेड व्होल्टेज देईल जेव्हा त्यामध्ये पूर्ण व्होल्टेज लागू होईल तर हे व्हेरिएबल्स व्होल्टेज प्रारंभ होत आहे तर ही वाढती दिशा ठरणार आहे शेवटचा विषय जो मला कॉम्युटेशन कडे जाण्यापूर्वी संपवायला आवडेल तो ब्रेकिंग आहे मी तुम्हाला ब्रेकिंगची फक्त एक झलक देईन मी ब्रेकिंगच्या तपशीलात जात नाही ब्रेकिंग म्हणजे काय मशीन थांबवणे आपण तो पुरवठा बंद करतो तो थांबेल काय हरकत आहे आपल्याकडे ब्रेकिंगची काही पद्धत का असावी विद्यार्थीः बॅक EMF मुळे प्राध्यापक बॅक EMFतिथे असू द्या मग त्याचा काय फरक पडतो विद्यार्थी स्पार्किंग प्राध्यापक नाही ते का स्पार्क होईल विद्यार्थीः इंडक्टिव्ह करंट मुळे प्राध्यापक ठीक आहे तर मग तुम्ही डायोड लावा डायोड करंटची काळजी घेईल माझे म्हणणे काय ते पहा तो DC मोटर ड्राईव्ह असल्यास जर इंडक्टिव्ह करंट असेल तर तो योग्य मुद्दा आहे असे म्हणत आहे जर मी पुरवठा पूर्णपणे बंद केला तर करंट या दिशेने वाहात असेल तर लगेच काय होईल आपण इंडक्टिव्ह करंट खंडित करण्याचा प्रयत्न करीत असल्यास ज्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होऊ शकते जर आपण इंडक्टिव्ह करंट कापण्याचा प्रयत्न केल्यास जर आपण खरोखर डीसी मोटर ड्राईव्हद्वारे चालू असलेले करंट जात असाल जे La तेथे आहे म्हणून ते इंडक्टिव्ह आहे जर मी ते ताबडतोब कापले तर मी प्रचंड प्रमाणात बघायला मिळणार आहे कारण करंट जरी ते एक किंवा दोन अँपिअर होते तर समजा असे म्हणूया कि मोटार अजिबात लोड नव्हती तरीही मला काही वेळेतच करंट मिळणार आहे तर dt अक्षरशः 0 बनले ज्यामुळे माझ्याकडे प्रचंड प्रमाणात व्होल्टेज प्रेरित आहे तर जर मी डायोड ठेवले तर आपण असे म्हणू या की डायोडला फॉरवर्ड बायस मिळाला पाहिजे कारण इंडक्टन्स स्टोरेज एनर्जीमुळे तर हे मूलत करंट साठी मार्गास अनुमती देईल आपल्याला खरोखर ब्रेक का आवश्यक आहे समजा माझ्याकडे एलेवेटेर आहे मी त्यात प्रवेश केला आहे मी सर्वात वरच्या मजल्यावर आहे आणि मला खाली यायचे आहे मी पुरवठा चालू करीन माझं काही नियंत्रण नाही मी एकटाच नाही कदाचित आपल्यापैकी 10 खूप वजन तुम्हाला काय वाटते काय होईल तो हालेल खूप हालेल का नाही गुरुत्व खेचून घेईल नाही का गुरुत्व ते खेचणार नाही का जरी मी लिफ्टचे स्विच चालू केले अथवा नाही तरीही तो हालचाल करेल कारण गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचेल तो खाली येईल आणि जोरात आपटेल प्रत्येक वेळी मी खाली येईल तेव्हा असेच होईल म्हणून अशा शक्तीची आवश्यकता आहे जी विरुध्द दिशेने कार्य करेल जी विशिष्ट पिंजराच्या गतीला विरोध करेल ज्यामध्ये आपण सर्व खाली जाण्यासाठी उभे आहोत जर त्या शक्तीने हालचालीस विरोध केला तरच हालचाल नियंत्रित राहील म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला सकारात्मक दिशेने किंवा नकारात्मक दिशेने नियंत्रित हालचाली हव्या असतात परंतु टॉर्कसह हालचालीच्या दिशेला विरोध करणारे जे ब्रेकिंग म्हणून ओळखले जाते तेव्हा टॉर्क आणि वेग हे एकमेकांना मदत करतात ज्याला आपण मोटारिंग म्हणतो टॉर्क आणि वेग एकमेकांना विरोध करतात आम्ही त्याला ब्रेकिंग असे म्हणतो जेव्हा टॉर्क आणि वेग वेगळ्या दिशेने असतात तेव्हा कृपया लक्षात ठेवा तेव्हा आम्ही टॉर्क स्पीडचे वैशिष्ट्य प्रत्यक्षात काढले तेव्हा आम्ही नेहमीच टॉर्क देखील सकारात्मक असल्याचे दर्शविले आणि वेग देखील सकारात्मक होता तर दोघे एकमेकांना मदत करत आहेत जर माझ्याकडे टॉर्क सकारात्मक असेल परंतु वेग नकारात्मक असेल किंवा जर माझ्याकडे टॉर्क नकारात्मक असेल आणि वेग सकारात्मक हि प्रक्रिया सामान्यपणे ब्रेकिंग असते म्हणून जेव्हा जेव्हा मी टॉर्क विकसित करतो जो हालचालीला विरोध करेल ते केवळ सक्रिय भारांमध्येच होऊ शकते कारण घर्षण तरीही या क्षणाला विरोध करेल घर्षणीय टॉर्क नेहमीच लोड टॉर्क मानला जातो कारण तो नेहमीच हालचालीला विरोध करेल तर गुरुत्व मी असे म्हणू शकत नाही म्हणूनच गुरुत्वाकर्षण भार सामान्यतः सक्रिय भार म्हणून ओळखले जातात ते एकतर दिशेने कार्य करू शकतात ते हालचालीला मदत करू शकतात किंवा हालचालीला विरोध दर्शवू शकतात तर जर आपण लोड पाहत असाल तर उदाहरणार्थ एखादे वाहन ग्रेडियंटच्या खाली जात आहे त्या प्रकरणात पुन्हा ब्रेक न लावल्यास ते अत्यंत मोठ्या वेगाने जाईल कारण गुरुत्वाकर्षण मोशनला मदत करते तर आपण त्याऐवजी इंधन वाया घालवण्यासाठी ब्रेक लावू इच्छित नाही तर हालचालींवर नियंत्रण ठेवण्या साठी बरोबर तर ब्रेक करणे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण होते जिथे मला नियंत्रित हालचाली करावयास आवडतात कारण कदाचित मला एखादा अपघात रोखणे आवडेल मी काही वापरकर्त्याला दिलासा देऊ इच्छितो किंवा मला कदाचित त्या ठिकाणी थांबणे आवडेल तर आपण असे म्हणूया की मी मेट्रो ट्रेनने जात आहे मी तो पुरवठा बंद करू शकत नाही आणि जिथे पाहिजे तेथे म्हणू शकत नाही तो थांबवू दे हे अगदी प्लॅटफॉर्म समोर थांबावे लागेल आम्ही मुळात कारमध्ये उडी मारू शकत नाही तर वापरकर्त्याला दिलासा व नियंत्रण याची काळजी घेतली पाहिजे हे आपण सुनिश्चित केले पाहिजे मुळात ब्रेक देणे म्हणजे नियंत्रित थांबविणे तर बऱ्याच परिस्थितींमध्ये आम्हाला नियंत्रित थांबण्याची आवश्यकता असेल तर नियंत्रित थांबविणे नेहमीच टॉर्कद्वारे विरोध दर्शविणाऱ्या स्पीड चा समावेश करते तर जर माझ्याकडे सकारात्मक स्पीड असेल तर कदाचित माझ्याकडे नकारात्मक टॉर्क असेल त्याचप्रमाणे जर माझ्याकडे नकारात्मक स्पीड असेल तर मला सकारात्मक टॉर्क येईल तर हे दोन quadrant सामान्यत स्पीड टॉर्क प्रभागासाठी असतात जे ब्रेकिंगसाठी असतात तर मी म्हणेन की हे साधारणपणे फॉरवर्ड मोटरिंग आहे हे रिव्हर्स मोटरिंग आहे आणि हे फॉरवर्ड ब्रेकिंग आहे आणि हे रिव्हर्स ब्रेकिंग आहे तर स्पीड टॉर्क प्लेनमधील ऑपरेशनचे हे चार quadrant आहेत आम्ही मुख्यत फॉरवर्ड मोटारींगबद्दल बोलतो जर मी सप्लाय उलट दिशेने दिला तर फील्ड चा सप्लाय देखील त्यापैकी एकाला केवळ त्या दिशेने दिलेला नसावा मला मूलत रिव्हर्स मोटरिंग दिसेल कारण Ia आणि If गुणाकार टॉर्क असेल तर तर जर मी प्रत्यक्षात रिव्हर्स करणार असेल तर केवळ आर्मेचर करंटच सांगू तर मी जे टॉर्क व्युत्पन्न करते ते रिव्हर्स दिशेने जाईल तर अर्थात हे देखील रिव्हर्स दिशेने ऍक्सिलरेशन वाढवू शकेल तर हे मूलतः रिव्हर्स मोटरिंग असेल म्हणून आम्ही DC मोटरसाठी वापरत असलेल्या सामान्यत ब्रेकिंगची एक पद्धत समजा हे सामान्य मोटरिंग ऑपरेशन आहे येथे हे फील्ड आहे आणि येथे प्लस व मायनससह आर्मेचर सप्लाय आहे तर हे सामान्य मोटरिंग ऑपरेशन आहे ब्रेकिंगसाठी आपण काय करू याला आपण रियोस्टॅटिक ब्रेकिंग असे म्हणतो कारण आम्ही आर्मेचर सर्किटमध्ये एक रिओस्टेट समाविष्ट करणार आहोत जो वीजपुरवठा स्वतःच काढून टाकतो येथे आपल्याकडे मूलभूतपणे सारखेच आर्मेचर असेल आणि नंतर मी एक रेसिस्टन्स समाविष्ट करणार आहे जो व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे म्हणून मी आर्मॅचर ओलांडून पलीकडे हे ब्रेकिंग रेझिस्टन्स समाविष्ट करीत आहे तर जर हे माझ्याकडे असेल तर फील्ड बरेच चालू आहे तर समजू माझ्याकडे हे फील्ड अजूनही चालू आहे काय होणार आहे आधीपासूनच एक बॅक EMF होता जेणेकरून बॅक EMF अजूनही अस्तित्वात असेल कारण इलेक्ट्रिकल टाइम कॉन्स्टन्ट च्या तुलनेत ड्राईव्हची मेकॅनिकल टाइम कॉन्स्टन्ट सामान्यत जास्त असेल तर मी कायनेटिक एनर्जी संचयित केल्यामुळे मला हे आवडेल की नाही ते त्याच दिशेने फिरत राहील यापुढे वेग कायम राहील तर हे जे घडणार आहे ते या दिशेने करंट होते तर ही Ia दिशा असेल तर येथे Ia दिशा होती ही कृपया लक्षात घ्या की Ia दिशा उलट झाली आहे जर Ia दिशा उलट झाली असेल तर मी नक्कीच टॉर्क देखील उलटी करीन तर माझ्याकडे असणार आहे विद्यार्थीः ब्रेकिंग दरम्यान कोणताही वीजपुरवठा जोडलेला असतो का प्राध्यापक ब्रेकिंग दरम्यान वीजपुरवठा दिला जात नाही आधीच Eb होता Eb तेथे आहे फील्ड करंट आणि स्पीड मुळे फील्ड करंट अद्याप आपल्याकडे आहे जर तो सेप्रेटली एक्सायटेड DC मोटर असेल तर आपण फील्ड सप्लाय सुरू ठेवा विद्यार्थीः आम्ही वीजपुरवठा खंडित कसा करू प्राध्यापक मुळात तुमच्याकडे एक स्विच असेल स्विच उघडा तर आपण स्विच बंद करा आणि नंतर रेसिस्टन्स समाविष्ट करा तर ब्रेकिंगसाठी आपल्याला वीजपुरवठा उघडणे आवश्यक आहे आणि नंतर केवळ रेसिस्टन्स जोडा तर हे विरुद्ध दिशेने मूलत आर्मेचर करंट तयार करणार आहे परंतु कृपया लक्षात घ्या की या रेसिस्टन्स मध्ये पावर नष्ट होणार आहे ते होणार आहे मी पॉवरचा फार प्रभावीपणे वापर करत नाही परंतु मी याची खात्री करीत आहे की विशिष्ट दरावर पावर नष्ट होत आहे जर हे RB चे मूल्य काय आहे याने ठरवून दिलेल्या विशिष्ट दरावर असेल तर मी माझ्या आवश्यकतेनुसार RB मूल्य निवडू शकतो तर मी ही पावर नष्ट करू शकू आणि ज्यामुळे शेवटी कायनेटिक एनर्जी कमी होईल म्हणून आम्ही या इलेक्ट्रिकल एनर्जीचा प्रभावीपणे उपयोग करत नसलो तरी आम्ही मुळात नियंत्रणात थांबण्याची प्रक्रिया पाहत आहोत हा थंड देश असल्यास किंवा आम्ही दिल्लीसारख्या हिवाळ्याबद्दल बोलत आहोत इलेक्ट्रिक वाहन असेल तर आम्ही कदाचित हे गाडी गरम करण्यासाठी वापरु शकतो तर ही ब्रेक लावण्याची एक पद्धत आहे यासाठी मला त्यांची वैशिष्ट्ये देखील दाखवू द्या जर ही DC मोटरची मूळ वैशिष्ट्ये होती तर आपण हे आहे असे म्हणूया आणि हे Te आहे हे DC मोटरची मूळ वैशिष्ट्ये आहेत कदाचित मूळतः मी या टप्प्यावर कार्यरत होतो हे माझे पॉईंट ज्यावर माझे मशीन कार्यरथ होते तर ते Te च्या विशिष्ट मूल्याशी आणि वेगच्या विशिष्ट मूल्याशी संबंधित आहे आता मी खूप मोठा आर्मेचर रेझिस्टन्स समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि पॉवर सप्लाय खंडित केला आहे जर मी माझा पॉवर सप्लाय खंडित केला असेल तर तो 0 असावा तर 0 गुणांपासून माझ्याकडे सुरु असलेली वैशिष्ट्ये असली पाहिजेत मी मोठ्या प्रमाणात रेसिस्टन्स समाविष्ट केला आहे तर मी हे 0 च्या बरोबरीने ड्रॉपिंगसारखे दर्शविले पाहिजे कारण मी आर्मेचर सर्किट व्होल्टेज 0 च्या समान केले आहे मी आर्मेचर सर्किट व्होल्टेज समाविष्ट केलेला नाही कारण मी व्होल्टेज कमी केल्यामुळे मी पॅरलल लाईन दर्शवित होतो जे एकमेकांच्या खालीयेत होते आता मी 0 च्या बरोबरीने खाली आणला आहे कारण मला 0 च्या बरोबरीने हे मिळाले आहे हा RaRBशी संबंधित बिंदू असेल दोन्ही रेसिस्टन्स सर्किटमध्ये समाविष्ट आहेत आणि ते देखील 0 आहे तर हि वैशिष्ट्ये या ऑपरेशनच्या विशिष्ट स्थितीशी अनुरूप आहेत

तर या बिंदूपासून स्पीड अचानक कमी होणार नाही म्हणून स्पीड आवश्यकतेत समानच राहील तर मूळ रूपात ऑपरेटिंग पॉईंट P होता तो आता Q वर जाईल P वरुन तो Q वर जाईल कृपया Q मध्ये नोंद घ्या की स्पीड अद्याप सकारात्मक आहे परंतु टॉर्क नकारात्मक आहे कारण आपल्याकडे आर्मेचर करंट विरुद्ध दिशेने आहे तर आपण हे करणार आहोत की हे विशिष्ट ऑपरेशन या ट्रॅजेक्टरीला मागे टाकेल तर शेवटी ते 0 पर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही P पासून Q पर्यंत वैशिष्ट्ये बदलत आहोत जसे मला पाहिजे जर मला पाहिजे असल्यास मी पाहत आहे मी माझ्या वेगळा कमी केले आहे टॉर्क कमी होत आहे नकारात्मक टॉर्क कमी होत आहे जर मला चांगल्या प्रमाणात टॉर्क पाहिजे असेल तर मला रेसिस्टन्सचे मूल्य समायोजित करावे लागेल विद्यार्थीः टॉर्क स्पीड वैशिष्ट्यांवरील त्या ओळी काय आहेत प्राध्यापक ही ओळ मुळात माझ्या स्पीड टॉर्क वैशिष्ट्यासारखीच आहे ही येथे असायला पाहिजे होती जी मूळ मूल्यापेक्षा कमी असते ही आणखी एक तिथे आणखी एक असावे ही शेवटची असेल जी 0 च्या बरोबरीची असेल मी सध्या 0 च्या बरोबरीने पहात आहे जर मी रेसिस्टन्स वाढविला तर काय होईल ड्रॉप वाढेल जर मी असे प्लॉट केले असते की हे 220 च्या बरोबरीचे असेल तर हे 200 हे बरोबर 200 च्या बरोबरीचे असेल आणि मोठे रेसिस्टन्स माझ्याकडे असेच असेल तर वैशिट्ये काहीसे असेच होते ते खाली आले असते म्हणूनच मी हे मूलभूतपणे केले आहे मी मोठ्या आर्मेचर रेझिस्टन्सशी संबंधित हे 0 च्या बरोबरीने आवश्यकतेचे वैशिष्ट्य काढले आहे आणि तीच गोष्ट दुसऱ्या quadrant मध्ये विस्तारित केली आहे कारण मी आधीच वेगवान गतीकडे पहात आहे जिचे मूल्य शून्य नाही हे 0 स्पीड ने नाही एका विशिष्ट मूल्यावर आधीच आहे म्हणून मी ब्रेकिंगच्या आणखी कोणत्याही पद्धतींबद्दल चर्चा करीत नाही हि ब्रेकिंगच्या पद्धतींपैकी एक आहे जी सामान्यत मोटार ड्राईव्हिंग थांबविण्यासाठी चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते जरी ते ऊर्जा कार्यक्षम नसले तरीही ते खरोखर आपली ऊर्जा वाचविण्याची परवानगी देत नाही परंतु केवळ रेसिस्टन्स मध्ये उर्जा नष्ट करीत आहे शेवटच्या विषयामध्ये मी घेऊ इच्छितो तो कम्युटेशन आहे मला आशा आहे की आपण लोक आम्ही काढलेले वायंडिंग्स आठवतात मला ते अगदी थोडे आठवणार आहे म्हणून आम्ही जसे लॅप वायंडिंग्स काम चालू केले तसे काढले ते कंडक्टरच्या पुढच्या खांबाच्या मागील बाजूस गेले नंतर ते पुढील स्लॉटवर गेले आणि पुढे हे असेच होते वायंडिंग्स हे अशा प्रकारे रेखाटण्यात आले जे आपण कोठेतरी लॅप वायंडिंग्स आठवत असेल आणि आम्ही सामान्यत नॉर्थ पोल साठी बरेच स्लॉट काढले तर हे नॉर्थ पोल नॉर्थ पोल येथे संपेल आणि साऊथ पोल कदाचित येथून सुरु होईल हे साऊथ पोल आहे पुन्हा माझ्याकडे नॉर्थ पोल असेल जे काही आहे म्हणून माझ्याकडे काहीसे असे पोल असणार आहे कृपया लक्षात घ्या की हा भाग मी छायांकित करीत आहे हा नॉर्थ पोल आहे हा साऊथ पोल आहे आणि असेच पुढे आता आम्ही हे देखील सांगितले की प्रत्यक्षात प्रत्येक पोल साठी ब्रशेस घातले आहेतएक ब्रश घातला जाईल जर मी प्रत्येक पोल शोधण्यासाठी लॅप बद्दल बोलत असेल तर मला एक ब्रश मिळेल तर या जंक्शनवरून सांगू या की येथून माझ्याकडे एक कम्युटेटर सेगमेंट आहे माझ्याकडे दुसरा कम्युटेटर सेगमेंट आहे आणिअसेच चालू आणि असेच पुढे तर कदाचित माझ्याकडे एक कम्युटेटर सेगमेंट दुसरा कम्युटेटर सेगमेंट तिसरा असेल आणि असेच चालू हे नॉर्थ पोल आणि दुसरे साऊथ पोल च्या तालावर आहे तर कदाचित माझ्याकडे येथे एक ब्रश घातलेला असेल आणि माझ्याकडे किती पोल आहेत यावर अवलंबून माझ्याकडे स्लॉट्सच्या एकूण संख्येला मूलत खांबाची संख्या भागविणारी घटक असेल आणि मग मी कदाचित N 1 स्लॉटशी संबंधित समाविष्ट करीन मी शेवटी आणखी एक ब्रश वगैरे समाविष्ट करेन आणिअसेच चालू आणि असेच पुढे सर्वप्रथम या ब्रशवर लक्ष केंद्रित करू द्या मी आपणास हे समजून घ्यावे की वायंडिंग्स फिरत आहे त्याबरोबर कम्युटेटर सेगमेंट देखील हालचाल करीत आहे आणि मी हे स्थिर भाग म्हणून पाहत आहे बरोबर आणि हे देखील स्थिर असले पाहिजे ब्रश देखील स्थिर आहे तर ब्रश नेहमीच एका वायंडिंग्स मध्ये घातला जातो जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल किंवा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आणि त्या दरम्यानच्या सीप किंवा सीमेवर असतो कृपया समजून घ्या की ब्रश हा स्थिर आहे तसेच पोल देखील आहेत तर ब्रश पोल संदर्भात आहे तो नेहमी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल किंवा साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल दरम्यानच्या इंटरपोल प्रदेशात असेल आणि ते असेच होणार आहे ब्रश स्थिर आहे आणि ब्रश वायंडिंग्स च्या अनुरुप आहे जो सीप किंवा सीमेवरच्या बाजूने येत आहे तर त्याचप्रकारे येथे वायंडिंग्स येत असल्यास आपणास हे दिसते आहे की हे सीप किंवा सीमेसह जवळजवळ शेवटी ते घातले जात आहे अशाचप्रकारे वायंडिंग्स जे काही या बाजूने आले असते ते कदाचित अशा प्रकारे आले असते आणि नंतर येथे आणखी एक ब्रश समाविष्ट केला जाईल आणि हे असेच आहे मी अश्याप्रकारे आकृती दर्शविण्याऐवजी हे दर्शवू शकतो मी येथे 1 दाखवू येथे 2 दाखवू शकतो आणि मी येथे ब्रश दाखवू शकतो कदाचित येथे आणखी एक कम्युटेटर सेगमेंट आहे तर कदाचित मी यासारखे एक वायंडिंग्स घेणार आहे असेच आणखी एक वायंडिंग्स घेईल आणि असेच एक वायंडिंग्स हे असेच होते मी संपूर्ण लांबी वगैरे दाखवण्याऐवजी संकुचित स्वरूपात वायंडिंग्स दर्शवित आहे असेच चालू आणि असेच पुढे तर अशा प्रकारे विंडिंग्जचे दाखविले जातात तर हे प्रत्यक्षात या सर्व गोष्टी सभोवताली असल्याचे आणि त्यासारख्या गोष्टी दर्शविते तर जर मी एकाकडे पाहिले तर माझ्याकडे एक वायंडिंग्स चालू आहे जे 2 मध्ये समाप्त होते जेणेकरून मी 1 वायंडिंग्स वरून 2 कडे जात आहे आणि त्याच प्रमाणे 2 मध्ये जाईल 2 1 अधिक वायंडिंग्स 3 मध्ये जाते आणि म्हणून पुढे आणि पुढे जर मी असे म्हटले की हे एक सकारात्मक ब्रश आहे जर मी असे म्हटले की हे एक सकारात्मक ब्रश असेल तर जर हे जनरेटर असेल तर यामधून करंट बाहेर येईल तर कदाचित माझ्याकडे येथे असे करंट वाहणार आहे कदाचित याचप्रमाणे सिरीज मध्ये करंट वाहणार आहे तोच करंट इथे वाहील कृपया समजून घ्या कारण 2 वरुन करंट काहीच गोळा करीत नाही म्हणून या कॉईलमध्ये वाहणारे सर्व काही करंट यामध्ये देखील जाईल तर हे देखील I होईल तर जे येथे येत आहे ते 2I असेल कदाचित मी दोन पॅरलल मार्ग दर्शवित आहे तर मी पूर्णपणे जे मिळवित आहे ते 2I कंडक्टर करंट I आहे आणि ब्रशमधून बाहेर पडणारा करंट 2I आहे हे स्थिर नसतात आपल्यास हे देखील हलतील आणि हे देखील हलतील पोल स्थिर असतात तर ब्रशेस स्थिर असतात तर असे म्हणूया की ही आमची क्षण t0 आहे जेव्हा थोडीशी वेळ असेल किंवा थोडा वेळ जो तुम्हाला माहिती असेल ही वेळ निघून जाईल मग मी तेच कम्युटर सेगमेंट्स घेईन कदाचित हे माझ्याकडे हे 1 हे 2 असे असेल आणि मला तेच कॉइल असणार आहे कारण कॉइल्स आणि कम्युटेटर सेगमेंट्स एकत्रितपणे जात आहेत मला यांना नाव देऊ द्या कदाचित हे A आहे हे B आहे हे C आहे आता मला हे पुन्हा म्हणावे लागेल की हे A आहे B हे C आहे आणि माझ्याकडे असणारा ब्रश प्रत्यक्षात थोडासा दूर जात आहे असे दिसते आहे कि जणू ब्रश दूर हलविले असल्यासारखे दिसते आहे परंतु प्रत्यक्षात कम्युटेटर सेगमेंट्स दूर झाला आहे ब्रश हा स्थिर आहे परंतु कम्युटेटर सेगमेंट्स दूर गेला आहे मूलतः B सध्याचा संपूर्ण करंट I घेऊन जात होता जो ब्रशद्वारे गोळा केला जात होता आता ब्रश प्रत्यक्षात दोन कम्युटेटर सेगमेंट १ आणि २ सह संपर्क साधत आहे आणि जर तुम्ही त्याकडे पाहिले तर कॉइल B हे १ ते २ दरम्यान जोडला गेला आहे तर ब्रशमुळे कॉईल B शॉर्ट सर्किट आहे कारण प्रत्यक्षात कम्युटेटर सेगमेंट 1 आणि 2 ज्यामध्ये कॉइल B जोडलेला आहे तो शॉर्ट सर्किट आहे तर कॉइल B मला आवडेल की नाही हे शॉर्ट सर्किट केले जाईल कारण साधारणपणे कम्युटेटर सेगमेंटची रुंदी थोडी मोठी असते आणि ब्रश तितका मोठा होणार नाही परंतु तरीही तो मायकापेक्षा मोठे आहे मायका खरोखरच पातळ आहे दरम्यान आणि तांबेच्या दोन्ही बाजू सामान्यत मोठ्या असतात आणि मी हे पाहणार आहे की एका वेळी हा ब्रश शॉर्ट सर्किट 1 आणि 2 वर शॉर्ट सर्किट होईल आता काय होणार आहे कॉइल B चा गोंधळ उडालेला आहे कारण कॉईल B शॉर्ट सर्किट आहे आणि त्यातील काही भाग कॉइल Aशी संबंधित आहे आणि त्यातील काही भाग कॉइल Bशी संबंधित आहे काय होईल ते आहे काही करंट येथे थेट कम्युएटर सेगमेंट २ मधून गोळा केला जाईल म्हणजे कॉईल B आणि कॉईल C जंक्शन प्रत्यक्षात काही करंट कम्युएटर सेगमेंट 2 मध्ये ढकलत आहे जे प्रत्यक्षात ब्रशमध्ये ढकलले जात आहे जर मी त्या करंट ला काही I असे म्हंटले तर काय होणार आहे ते I असे असेल जर I असा असेल येथे I चा लहान भाग इथे जात आहे तर हा करंट I I असणार आहे हा किरचोफ्स चा करंट कायदा Kirchhoff's current law हे करंट अद्याप I आहे म्हणूनच ब्रशने वाहून नेलेले एकूण करंट अद्याप II ii आहे म्हणूनच हे 2I अजूनही बदलणार नाही परंतु या कॉइल ची समस्या ही निश्चित आहे की हे निश्चित नाही कि तो करंट एका दिशेने किंवा दुसऱ्या दिशेने वाहतो ही समस्या आहे तर मी हे पाहणार आहे की हे 2 I होणार आहे कधीकधी कदाचित ब्रश 1 आणि 2 बरोबर समान प्रमाणात संपर्क साधेल त्या दोघांनाही ते प्रत्यक्षात दिसेल की हे I I स्वतः संकलित करीत आहे ज्यामुळे आपणास आढळेल की कॉइल B अक्षरशः 0 करंट नेत आहे जर i I अखेरीस काय घडणार आहे ते ब्रश आणि कम्युटेटर सेगमेंट मधील संपर्काच्या क्षेत्राच्या आधारे जर कम्युटर सेगमेंट 1 आणि कम्युटेटर सेगमेंट 2 ते दोन्ही ब्रश बरोबर समान संपर्क साधल्यास ते दोघे कदाचित I च्या करंट वर जोर देतील अशा परिस्थितीत मी अक्षरशः B 0 करंट वाहून नेणार आहे तर कृपया नोंद करा कि B हे मूलतः करंट I वाहत होते मी या दिशेला I म्हणू शकतो आणि हे 0 पर्यंत खाली येऊ शकते तर हा क्षण t1 आहे म्हणून मी असे म्हणू शकतो कि मूलतः हे करंट I वाहत होते सावकाश हे 0 पर्यंत येईल आणि नंतर ते दुसऱ्या मार्गाने जाईल आता हाच तो बिंदू ज्यापासून B चे शॉर्टसर्किट सुरू होते B ज्या कॉइलबद्दल आपण बोलत आहोत त्या वेळेच्या बाबतीत असेच आहे आणि हे कॉइलद्वारे जाणारे करंट आहे कृपया समजून घ्या की हे हलणारे आहे आणि ब्रश हा फक्त स्थिर आहे ब्रश त्याऐवजी दोन वेगवेगळ्या कम्युटेटर सेगमेंट शी एकाचवेळी संपर्क साधेल आणि संपर्काच्या क्षेत्रावर अवलंबून करंट किती गोळा केला हे बदलते आता क्षण म्हणा t2 ला जेथे मी जवळजवळ पुढे आणि पुढे जात असेन हे पुढे आणि पुढे गेले आहे कारण ज्यामुळे मला येथे 1 आहे येथे 2 आहे आणि माझ्याकडे संपूर्ण ब्रश केवळ 2 सह संपर्क साधणार आहे तेथे 1 बरोबर अजिबात संपर्क नाही मी पुन्हा कॉइल काढू द्या म्हणजे माझ्याकडे पुन्हा 1 आणि 2 च्या दरम्यान B असणार आहे येथे C आहे आणि इथे A आहे बरोबर हे असे आहे आता कृपया लक्षात घ्या की ही I आहे जी आता बदललेली नाही आता येथून करंटचा संग्रह नाही तर B ने ह्या दिशेने करंट वाहून नेले पाहिजे कारण हे दोघे सिरीज मध्ये आहेत तेथे 1 वरून करंटचे कोणतेही संग्रह नाही या कारणास्तव मी आवश्यकपणे करंट या दिशेने वाहून नेणार आहे तर तरी C या दिशेने करंट वाहून नेईल C पुन्हा त्याच प्रक्रियेतून जातील जेव्हा 2 पुन्हा 3 सह शॉर्ट सर्किट होतात आणि अशाच प्रकारे पुढे हे घडते आता जर न्यूट्रल ऍक्सिस ची कोणतीही हालचाल झाली नसती तर कॉईल ला इंडक्टन्स मिळाला नसता तर करंट चे संक्रमण गुळगुळीत आणि लिनिअर झाले असते आपल्याला दिसेल की संपर्काच्या क्षेत्रानुसार करंट चा बराचसा भाग गोळा केला जात आहे तेथे काहीही हरकत नाही जर माझ्याकडे आर्मेचर प्रतिक्रिया असेल तर ती तिथे खूप मोठी आहे मी आपणास सांगितले आहे की न्यूट्रल ऍक्सिस स्थलांतरित होते मूळ येथे माझ्याकडे न्यूट्रल ऍक्सिस होते आणि येथे उदाहरणार्थ न्यूट्रल ऍक्सिस स्थलांतरित झाले न्यूट्रल ऍक्सिस स्थलांतरित झाल्यामुळे मला कॉईलमध्ये असलेला इंड्यूज्ड EMF होत आहे जे कॉइल Bसारखे आहे जे कसप मध्ये आहे तर मला अशा प्रकारे एन्ड्युस्ड EMF मिळणार आहे की करंटच्या काळात जे काही बदल झाले आहे त्याचा तो विरोध करणार आहे सध्या करंट प्रवाह I वरून I जाण्याचा प्रयत्न करीत आहे अर्थात एन्ड्युस्ड EMF त्याला विरोध करेल तर हे असे म्हणत आहे की मी करंट 0 वर खाली जाऊ देणार नाही म्हणून मी याठिकाणी पाहिले असता 0 करंट गाठला असावा किंवा जे काही झाले असेल किंवा ते पूर्णपणे I ते I पर्यंत संक्रमण झाले असावे काय घडेल ते एन्ड्युस्ड EMF प्रत्यक्ष करंट चालू करणार आहे कम्युटेटर सेगमेंट 1 तसेच उर्वरित करंटचे काही प्रमाण असल्याने मी अपेक्षित केले होते की संपूर्ण करंट वजा I पासून प्लस I वर गेला असावा कदाचित माझ्याकडे अजूनही उरलेला करंट बाकी असेल कारण कॉईल Bला करंट ची दिशा पूर्णपणे बदलण्याची परवानगी नाही त्यात प्रत्यक्षात I i होते ते छोटे i वाढतच गेले आहे म्हणून लहान i कॅपिटल I बनले ज्या काही ठिकाणी करंट 0 झाले त्यानंतर I अजूनही उलट दिशेने वाढत आहे तर ते I पेक्षा मोठे झाले असते तर I वजा वजा I अधिक डेल्टा I करतो की ते काय असायला हवे होते तर माझ्याकडे बऱ्याच प्रमाणात करंट उलट दिशेने येण्याची शक्यता असते आणि जे घडणार आहे ते स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या टोकाला पूर्णपणे पोहोचण्यापूर्वी I पर्यंत येण्यापूर्वी I प्रत्यक्षात जात आहे न्यूट्रल ऍक्सिस च्या शिफ्टमुळे इन्दूज्ड व्होल्टेज कम्युटेटर सेगमेंट 1 मधून करंट वर दबाव आणणार आहे कारण कृपया हे समजावून घ्या की I या दिशेने कॉईल Bकडून येत आहे जे करंट च्या उलट दिशेने आले आहे हे आपण पाहू शकता हे I या दिशेने कॉईल B कडून या टोकापासून प्रत्यक्षात येत आहे तर येथे देखील एक करंट असणार आहे जो प्रत्यक्षात स्पार्क किंवा हवेच्या आयनीकरणद्वारे बदलू शकेल जो कम्यूटर सेगमेंट नंबर 1 च्या सभोवताली आहे आम्ही प्रत्यक्ष इंडक्शन मोटरवर स्विच करण्यापूर्वी आपण यास पुन्हा भेट देऊ आणि नंतर इंडक्शन मोटरवर स्विच करू